क्वान्टम कंडिशन्स अँड ऍटोमिक स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन स्पिन अँड पाऊली एक्सक्लुजन प्रिंसिपल या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय केले होते विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशन्स ऍटमवर लागू केली गेली किंवा मी असे म्हणेन की Vr kr मध्ये आणि एका न्यूक्लिअस साठी kZe24π0 मूव्ह होत असलेल्या इलेक्ट्रॉनवर क्वांटम क्वांटम कंडिशन्स लागू केल्या होत्या आणि आपण जे प्राप्त केले ते म्हणजे n व्या लेवलसाठी एनर्जी काहीतरी कॉन्स्टंट म्हणून दिली गेली होती परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे nrn ।n। तर त्याने क्वांटम कंडिशन्स दिल्या 3 क्वांटम नंबर्स दिले मला पुढे स्पष्ट करू द्या तर आता आपल्याकडे 3 क्वांटम नंबर्स nrnn आहेत मला हे nrnnnn kम्हणू द्या मग या नंबर्स वर कंडिशन्स अश्या आहेत कि n हे 1 च्या स्टेप्स मध्ये k ते k पर्यंत बदलत जाते कारण त्याच्या काम्पोनन्ट्स चा अँग्युलर मोमेंटम k वेळा होता आणि तो 1 च्या स्टेप्स मध्ये बदलू शकत होते तसेच n हे एका दिलेल्या k साठी ज्याने nk k 1 k 2 आणि असेच पुढे k nrअश्या किमती घेतल्या तर चला आता मोजुया जर माझ्याकडे k मिनिमम बरोबर 1 असेल तर का कारण बोहर मॉडेल म्हणते की पार्टीकल साठी सर्वात कमी अँग्युलर मोमेंटम h2πआहे कारण कि हे k अँग्युलर मोमेंटम देते त्यामुळे मिनिमम व्हॅल्यू 1 होते मी तुम्हाला हे देखील आठवण करून देतो की या क्वांटम कंडिशन्स काय होत्या किंवा तेथे प्रॉब्लेम मध्ये जेवढे काही अनेक व्हेरिएबल्स आहेत हे त्या पेरियॉडिक मोशन px वर इंटिग्रल होते जेथे x हे व्हेरिएबल आहे dx हे nx h च्या बरोबरीचे आहे या क्वांटम कंडिशन्स होत्या तर आता आपल्याकडे ऍटमसाठी काय आहे एका ऍटमसाठी आपल्याकडे आहे n आपल्याकडे आहे k आपल्याकडे आहे n आणि मला ते nm असे म्हणू द्या आणि m हा k आणि k च्या दरम्यान आहे आणि n काहीही असू शकते n हे 1 2 3 आणि असेच पुढे असू शकते आणि k हे 1 2 3 असे थेट n पर्यंत या पैकी काहीही असू शकते लक्षात ठेवा nr k n आणि nr हे 0 1 आणि असेच पुढे असेल तर दिलेल्या n साठी तिथे एक एनर्जी लेव्हल दिली आहे राईट ती एनर्जी फिक्सड आहे E n माझ्याकडे n असेल क्वांटम नंबर k हा 1 2 पासून बदलत जाईल आणि असेच थेट n आणि m पर्यंत जे k आणि k च्या दरम्यान बदलत आहे आणि हे मला ऍटमचे स्ट्रक्चर देईल आणि यावरून आपण काय अपेक्षा करतो ते म्हणजे आपण यावरून ऍटमचे स्ट्रक्चर पेरियॉडिक टेबल आणि ऍटमचे स्पेक्ट्रा वगैरे समजावून सांगण्यास सक्षम असले पाहिजे म्हणून लोकांनी याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली कारण आता आपल्याकडे हि थेअरी होती जिने आपल्याला वेगवेगळे क्वान्टम नंबर्स दिले वेगवेगळ्या लेव्हल्स दिल्या आणि ते जे काही होते ते सर्व बरोबर होते आणि चला आपली तपासणी साधने कोणती आहेत ते पाहूया तपासाची साधने प्रामुख्याने स्पेक्ट्रोस्कोपी आहेत स्पेक्ट्रोस्कोपी लक्षात घ्या हे नेमकेपणाने तेच आहे ज्याने आपल्याला ऍटोमिक स्ट्रक्चर आणि लेवल स्ट्रक्चर दिले होते तर कोणीही काय करील कि गॅसवर प्रकाश टाकेल आणि आणि वेगळ्या वेव्हलेंग्थस पाहिल कोणी एक मॅग्नेटिक फिल्ड च्या उपस्थितीत स्पेक्ट्रोस्कोपी देखील करू शकते ते काय करेल तर हे आहे ज्याची पुढे मी चर्चा करणे आवश्यक आहे तुम्ही पहा जेव्हाकेव्हा तिथे एक पार्टीकल सर्कल मध्ये मुव्ह होत असतो एक चार्ज्ड पार्टीकल उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन राईट तर ऑर्बिट मध्ये मुव्ह होत असलेला पार्टीकल लूपमध्ये करंट दर्शविते आणि लूपमध्ये करंट दर्शविते जर तिथे त्रिज्या R असलेल्या लूपमध्ये एक करंट I असेल तर ते मोशन शी संबंधित एक मॅग्नेटिक मोमेन्ट निर्देशित करते आणि फक्त एक पटकन मोजमाप कि हे मॅग्नेटिक मोमेन्ट किती असेल मॅग्नेटिक मोमेन्ट हे एरिया ने दिले जाते मी एरिया ला व्हेक्टर गुणिले I असे लिहीत आहे सर्क्युलर ऑर्बिट साठी एरिया R2असणार आहे असे समजा हि दिशा z आहे मी गोलाकार फिरण्याची फ्रिक्वेन्सी z व्हेक्टर गुणिले I असे लिहीन तर गोलाकार फिरण्याची फ्रिक्वेन्सी गुणिले चार्ज स्वतः च e आहे आत्ता मला फक्त मॅग्निट्युड ची चिंता करू द्या जेणेकरून मला फक्त R2νeच्या बरोबरीचे मॅग्निट्युड मिळते तर मला हे लिहू द्या मी एका पार्टीकल बद्दल बोलत आहे ज्याच्या चार्ज चे मॅग्निट्युड e आणि जो मूव्ह होत आहे तर मॅग्नेटिक मोमेन्ट R2ν । e ।च्या बरोबर आहे जेदुसरे काहीच नसूनR2e2πआहे भोवती फिरण्याची फ्रिक्वेन्सी आहे जी R2e2आहे मी हे mR2e2m लिहू शकतो mR2 काय आहे अँग्युलर मोमेंटम mR2 च्या बरोबर आहे आणि म्हणून मॅग्नेटिक मोमेन्ट m साठी चे मॅग्निट्युड येथे पार्टीकल चे मास आहे जे le2m च्या बरोबर आहे व्हेक्टर फॉर्म मध्ये मी एका ऑर्बिट मध्ये जात असलेल्या चार्ज्ड पार्टीकल चे मॅग्नेटिक मोमेन्ट हे इलेक्ट्रॉन च्या e एवढे असते कारण कि चार्ज्ड पार्टीकल हा el2m एवढा असणार आहे आणि जर हे मॅग्नेटिक फिल्ड मध्ये ठेवले तर तर मॅग्नेटिक फिल्ड B मध्ये पार्टिकल्स ची एनर्जी B समान असेल ऑल राईट चला आपल्या ऍटोमिक स्ट्रक्चर वर त्याचे काय परिणाम होतात ते पाहूया तर ऍटोमिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे काय होते कि n लेव्हल k लेव्हल आणि m लेव्हल k हे 1 2 आणि असेच n पर्यंत आहे आणि अधिक महत्वाचे m जे अँग्युलर मोमेंटम चे z कंपोनंट दर्शवते जे बरोबर आहे k k 1 k 2 असेच थेट 0 1 2 पर्यंत आहे जे थेट k 2 k 1 व्हॅल्यूज पर्यंत आणि लक्षात ठेवा ही नेहमी विषम संख्या असेल म्हणून जर मी येथे एनर्जी लेवल घेतली तर त्यात अनेकानेक एनर्जी लेव्हल्स आहेत असे सर्व जे n हे nr k । m । च्या समान आहे राईट तर हे n एनर्जी लेव्हल या मध्ये अनेक एनर्जी लेव्हल्स आहेत आता जर मी मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय केल्यास काय होईल तर जर मी वेगवेगळे Lz चे प्रतिनिधित्व करणाऱ्या m ला अनुसरून मॅग्नेटिक फिल्ड B अप्लाय केले तर मी ही दिशा घेऊ शकतो ज्यामध्ये मी मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय केले आहे ती z आहे माझ्याकडे वेगवेगळ्या एनर्जी लेव्हल्स असणार आहेत वेगवेगळ्या एनर्जीज असणार आहेत तर या सर्व एनर्जी लेव्हल्स स्प्लिट होणार आहे तर चला काय होते ते पाहू मी हा ऍटम घेतो येथे एनर्जी लेव्हल En आहे आणि यामध्ये आता जर मी मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय केले तर काय होणार आहे राईट तर हे मॅग्नेटिक फील्ड आहे माझ्याकडे वेगवेगळ्या ms साठी स्प्लिट झालेल्या लेव्हल्स असणार आहेत तर हि काहीतरी m किंमत असू शकते चला पाहुयात तिथे किती आहेत 1 ते 2 3 4 5 6 7 8 मला 9 पर्यंत बनवू द्या तर तिथे 0 आहे तेथे 2 3 4 आणि 2 3 4आहे या लेव्हल्स मध्ये भिन्न एनर्जीज आहेत तर एनर्जीज B असणार आहेत जे zB च्या बरोबर असणार आहे ऑल राईट आता ह्या किमती काय आहेत यावर अवलंबून त्याप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी किंमत असलेल्या लेव्हल्स वर जात आहे आणि पॉजिटीव्ह z कंपोनंन्ट असलेल्या किमती खाली येणार आहेत तर उदाहरणार्थ हे 4 B असेल 3 B 2 B आणि असेच पुढे तर ह्या लेव्हल्स स्प्लिट होणार आहेत आणि म्हणून स्पेक्ट्रममधील लाईन्स देखील स्प्लिट होणार आहेत तर समजा माझ्याकडे अशी एक लाईन होती जी एका विशिष्ट वेव्हलेंग्थ लॅम्बडावर येत आहे हे जवळपासच्या लाईन्समध्ये विभागले जाणार आहे आणि नंबर्स काय असणार आहे नंबर्स किती लेव्हल्स आहेत यावर ठरवले जाणार आहे आणि हा नंबर स्प्लिटिंग चा नंबर हा विषम असणार आहे कारण हे तंतोतंत 2 k 1 असे आहे म्हणून मी हे सर्व करत आहे हे सांगण्यासाठी की गोष्टी कशा प्रगती करतात आणि एकदा हे आपल्या मनात आल्यावर आपण जेव्हा स्क्रोडिंजर इक्वेशन Schrödinger equation सोडवतो तेव्हा मिळणारी शिकवण खूप सहज होते परंतु या अशा गोष्टी आहेत ज्या प्रायोगिकपणे तपासल्या जाऊ शकतात आणि जेव्हा आपण पूर्ण क्वांटम मेकॅनिक्स विकसित करतो तेव्हा मी योग्य थेअरीद्वारे हे सर्व स्पष्ट करू शकलो पाहिजे तर ती वस्तुस्थिती क्रमांक एक आहे तर मॅग्नेटिक फिल्ड मधील ऍटॉम्स च्या स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे आपण एका एनर्जी लेवल मध्ये एका एनर्जी स्टेट मध्ये असलेल्या लेव्हल्स ची संख्या शोधू शकतो ती एक प्रायोगिक गोष्ट आहे अस्तित्वात असलेली दुसरी प्रायोगिक गोष्ट जी अस्तित्वात होती म्हणजे पेरियॉडिक टेबल आणि एकदा काय होते कि रासायनिक गुणधर्म पेरियॉडिक पद्धतीने बदलतात आणि या केस मध्ये काय घडले कि Li लिथियम सोडियम पोटॅशियम आणि असेच पुढे यांनी समान गुणधर्म बेरिलियम Mg आणि कॅल्शियम आणि असेच पुढे त्यांनी समान गुणधर्म दर्शविले या साठी ऍटोमिक नंबर्स हे 3 11 आणि 19 होते या साठी 4 12 आणि 20 होते 8 च्या फरकाने पेरियॉडिकली प्रॉपर्टी बदलतात एवढेच नाही तर स्पेक्ट्रोस्कोपिक ऑप्टिकल लाईन्सचे स्वरूप दाखवतात याचा अर्थ ऍबसॉरप्शन आणि इमिशन देखील पेरियॉडिक पद्धतीने बदलतात आणि हे देखील पाहिले गेले की कधीकधी मॅग्नेटिक फिल्ड मध्ये खूप साऱ्या लाईन्स स्प्लिट होतात आणि स्प्लिट झालेल्या लाईन्स सम होत्या आपण जे काही शिकलो हे त्याला विरोधाभासी आहेत राईट आणि मग एक प्रसिद्ध प्रयोग झाला स्टर्न गेर्लक गेर्लक एक्सपेरिमेंट ज्यामध्ये त्यांनी चांदीचे ऍटॉम्स घेतले त्यांचे बीम घेतले आणि त्यांनी ते एका इनहोमोजिनियस बी मधून पास केले एका इनहोमोजिनियस मॅग्नेटिक फील्डमधून त्यांनी ते इनहोमोजिनियस का बनवले कारण एका डायपोल वरती फोर्स एका इनहोमोजिनियस फिल्ड मधेच उद्भवते तर जर अँग्युलर मोमेंटम चा z कंपोनंन्ट म्हणजेच m किंमतींची संख्या विषम असेल तर ते काय पाहण्याची अपेक्षा करतात की इथे लाईन्स ची संख्या विषम असावी राईट कारण कि जर मी एका मॅग्नेटिक फिल्ड मध्ये काहीतरी ठेवले तर लेव्हल्स या m च्या किमती प्रमाणे स्प्लिट होतात आणि ह्या व्हॅल्यूज भिन्न असू शकतात त्या 2 0 2 अश्या असू शकतात आणि संबंधित मॅग्नेटिक मोमेन्ट देखील भिन्न आहे आणि म्हणून फोर्सेस सुद्धा भिन्न असतील तर मला विषम नंबर ऑफ लाईन्स दिसतील त्यांना त्याऐवजी जे मिळाले ते होते त्यांना 2 लाईन्स मिळाल्या 2 लाईन्स जेव्हा त्या ऍटॉम्स च्या बाहेर आल्या तर आपण जे काही शिकलो त्याच्याशी ही हे मतभेदपूर्ण होते तर हे सर्व प्रायोगिक एकत्र करून हे सर्व प्रायोगिक पुरावे एकत्र करून जे काय निष्कर्ष काढले गेले आणि लोकांनी हे देखील दिले तुम्हाला माहित आहे हायड्रोजनचे स्ट्रक्चर 1 s असे होते या गोष्टींसाठी स्पेक्ट्रोस्कोपिक नोटेशन देखील दिले हीलियम जिथे n पहिल्या लेवल ला जातो पहिला नंबर n ची किंमत दर्शवितो 1 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लिथियमला 1 s 2 2 s 1 असे स्ट्रक्चर होते याचा अर्थ तेथे n 1 n 2 भरले गेले आणि त्याचा नेचर s होता जेथे s हे एका विशिष्ट स्पेक्ट्रोस्कोपिकला नाव दिले गेले अशी पद्धत ज्या प्रकारे स्पेक्ट्रमचे विश्लेषण केले गेले बेरिलियम 2 s 1 s 2 2 s 2 असे होते बोरॉन 1 s 2 2 s 2 2 p 1 असे होते राईट या सर्वांचा आणि असेच पुढे अभ्यास केला गेला या लेवल वर इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 3 आणि 4 आहे त्याचप्रमाणे जेव्हा कोणी निऑन पर्यंत पोचते तेव्हा तो स्पेक्ट्रोस्कोपिक आणि या पेरियॉडिक टेबल च्या पुराव्यावरून पाहू शकतो कि याचे स्ट्रक्चर 2 s 2 2 p 6 असे होते त्यामुळे अश्या काही विशिष्ट संख्या होत्या ज्या भरलेल्या असू शकतात राईट तेथे एक 8 ची पेरिओडीसिटी होती आता जर तुम्ही संबंधित क्वांटम कंडिशन्स कडे पहिले तर त्यांनी तुम्हाला काय दिले कि n 1 साठी k 1 असे होते आणि म्हणून m 1 0 आणि 1असे आणि n 2 साठी त्यांनी तुम्हाला k 1 दिले आणि k 2 असे दिले त्यासाठी हे m 1 0 1 आणि m 2 1 0 1 2 असे होते मी क्रम उलट करेल आणि असेच पुढे तर येथे काय दिसत आहे ते म्हणजे पहिल्यामध्ये n हे 1 च्या बरोबर असताना तिथे 3 लेव्हल्स आहेत म्हणून जर प्रत्येक लेव्हलवर एक इलेक्ट्रॉन असेल तर तेथे 3 इलेक्ट्रॉन असावेत आणि k बरोबर 2 साठी 5 इलेक्ट्रॉन असावेत प्रायोगिकदृष्ट्या पाहिल्या गेलेल्या गोष्टींशी हे विरोधाभासी आहे तर मला डावी बाजू ही प्रायोगिक आहे असे लिहू द्या ऑल राईट तर पहिला निष्कर्ष जो काढला गेला कि k मिनिमम 1 नाही उलट अँग्युलर मोमेंटम सर्वात कमी किंमत हे 0 असू शकते म्हणून जर मी याला अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर l असे म्हणालो तर तो प्रत्यक्षात k 1 असायला हवा आहे तर ते मी आता इथेच बदलणार आहे आणि हिरव्या रंगात दाखवणार आहे त्याऐवजी मी n 1 आणि l 0 जे k 1 आहे आणि संबंधित m ची किंमत 0 असेल n 2 असेल तर l 0 आणि l 1 हे k 1 असणार आहे m ची किंमत 0 m ची किंमत 1 0 आणि 1 आणि असेच पुढे असणार आहे तर सर्वात कमी अँग्युलर मोमेंटम हे 1 असू शकते आणि नंबर 2 अधिक महत्त्वाचे आहे इलेक्ट्रॉनला स्वतःचा क्वांटम नंबर आहे याचा अर्थ ते त्याला इंट्रिनसिक आहे ते त्याला इंट्रिनसिक आहे आणि ते इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह होत आहे यावर अवलंबून नाही तर याला असे म्हणतात की इलेक्ट्रॉनकडे त्याचा स्वतःचा क्वांटम नंबर आहे आणि त्याच्या किंमतीला स्पिन म्हणतात आणि त्याचे मूल्य स्पिन चे z कंपोनंन्ट म्हणून ℏ2 आणि ℏ2 असे असू शकते हा फरक पुन्हा लक्षात घ्या तो एका इंटीजर ने आहे तथापि त्याला जे म्हणले गेले ते म्हणजे अँग्युलर मोमेंटम चे z कंपोनंन्ट ज्याला मी स्पिन असे म्हणेन मला हे वेगळ्या रंगामध्ये लिहू द्या स्पिन किंवा इलेक्ट्रॉनचे इंट्रिनसिक मोमेंटम हे चे हाल्फ इंटीजर मल्टिपल असू शकते बोहरने जे सांगितले होते ते लक्षात ठेवा बोहरने म्हटले होते की अँग्युलर मोमेंटम चे किमान मूल्य असावे आणि मग ते बदलले तुम्हाला माहित आहे कि ते इतर इंटीजर्स असे बदलले तथापि ऍटोमिक स्ट्रक्चर समजावण्यासाठी आणि ते सर्व जे आम्हाला मान्य करायचे होते आणि हे प्रायोगिक पुराव्यांवर आधारित आहे कि स्पिन म्हणजेच इलेक्ट्रॉनचे इंट्रिनसिक अँग्युलर मोमेंटम ची किंमत s च्या हाल्फ इंटीजर मल्टिपल च्या एवढी असणार आहे आणि फरक अजूनही 1 चा असेल तर आता आपल्याकडे आणखी एक क्वांटम नंबर आहे चला त्याला m s म्हणूया स्पिन साठी s मी हे देखील नमूद करतो की आपण पूर्वी पाहिले की इलेक्ट्रॉन जो ऑर्बिट मध्ये जात आहे त्याचा मॅग्नेटिक मोमेन्ट हा अँग्युलर मोमेंटम शी μel2m असा संबंधीत आहे जे कि इलेक्ट्रॉनच्या बाबतीत सापडले होते तथापि इलेक्ट्रॉनच्या स्पिन साठी आणि संबंधित मॅग्नेटिक मोमेन्टsआहे लाईन्स च्या स्प्रेड होण्यासाठी आणि असेच सर्व स्पष्ट करण्यासाठी एक्सपेरिमेंटली काय सापडले की या केस मध्ये s 2 आणि म्हणून sZ2eℏ22m किंवा 2eℏ22me तर याला गायरो मॅग्नेटिक रेशो असे म्हटले गेले जे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम साठी एक आणि स्पिन अँग्युलर मोमेंटमसाठी 2 आहे इलेक्ट्रॉनच्या इंट्रिनसिक अँग्युलर मोमेंटमची कल्पना ज्याला स्पिन म्हणतात त्याला उलहेनबेक आणि गौडस्मिथ ने प्रस्तावित केले होते आणि नंतर ऍटम चे स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी तो त्याच्या एक्सकलूजन प्रिंसिपल सह आला ज्याने असे सांगितले की कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनमध्ये सर्व क्वांटम नंबर्स समान असणार नाही या ऐवजी माझ्याकडे आता प्रत्यक्षात असणे आवश्यक आहे तर हे फंडामेंटल प्रिन्सिपल बनते तर आता आपण कुठपर्यंत आलो आहोत ते पाहूया आपल्याकडे क्वांटम नंबर्स n l m आणि ms आहेत आता दिलेल्या n साठी आणि असे म्हणूया तर आपल्याकडे क्वांटम नंबर्स n l m आणि ms आहेत एका दिलेल्या n साठी लक्षात ठेवा की k च्या किमती काय होत्या k किमती 1 2 आणि n पर्यंत होत्या पण आपल्याला k मध्ये जास्त रस नाही त्याऐवजी आपल्याकडे जे l आहे जे k 1 च्या बरोबरीचे आहे म्हणून l च्या किमती 0 1 2 पर्यंत n 1 असतील आणि हे टोटल अँग्युलर मोमेंटमशी संबंधित आहे आणि प्रत्येक l साठी प्रत्येक l साठी माझ्याकडे m किमती असतील ज्या वजा l ते l पर्यंत असतील राईट आणि मग माझ्याकडे चौथा क्वांटम नंबर ms आहे जो 12 किंवा 12 असू शकतो त्याचा अर्थ काय आहे ते पाहू तर l म्हणजे अँग्युलर मोमेंटम हे l मॅग्निट्युड असे आहे m म्हणजे z कंपोनंन्ट मोमेंटम m आहे आणि ms हे इलेक्ट्रॉनचा स्पिन अँग्युलर मोमेंटम दर्शविते जो 2 किंवा 2आहे थोडक्यात m s असे आणि जेव्हा मी हे जोडतो की सर्व क्वांटम नंबर्स समान असू शकत नाहीत तेव्हा ते पेरिओडीसीटी आणि रुल ऑफ 8 आणि असे सर्व काही स्पष्ट करते आणि स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये मॅग्नेटिक फिल्ड मध्ये लेव्हल्स च्या स्प्लिट होण्यासाठी तेथे आणखी एक मार्मिक बिंदू आहे जो मी एका मिनिटात स्पष्ट करेन परंतु चला आता आपण ऍटॉम्स च्या गुणधर्मांमधील पेरिओडीसीटी पाहू तर चला n 1 पाहुयात l जास्तीत जास्त 0 असू शकेल m हे 0 असू शकतो आणि ms हे एक हाल्फ किंवा वजा एक हाल्फ असू शकेल तर चला इलेक्ट्रॉन चा मॅक्सिमम नंबर लिहुयात या लेवल मधील इलेक्ट्रॉनचा राईट नंबर 2 असू शकतो राईट तर प्रत्येक क्वांटम नंबरसाठी एक चला आता आपण पाहू n 2 l होईल 0 m हे 0 होईल म्हणून ms हे अर्ध्यापेक्षा अधिक असेल वजा इलेक्ट्रॉनची अर्धी संख्या 2 असेल यामध्ये माझ्याकडे हे देखील असणार आहे कि l 1 तर m 1 0 1 असे m s च्या प्रत्येक 2 लेव्हल्ससाठी तर इलेक्ट्रॉनची संख्या 6 आणि असेच पुढे तर कोणीही हि पेरिओडीसीटी पाहू शकतो किंवा विविध लेव्हल्स कश्या येतात हे पाहू शकते आणि कोणीही हे पाहू शकतो कि पेरिओडीसिटी कशी आली आणि अफबाऊ प्रिंसिपल नावाची एखादी गोष्ट कशी आली ज्यामध्ये असे म्हटले गेले की ज्या क्रमाने ऍटोमिक लेव्हल्स भरल्या जातात तो n l ला वाढत्या संख्येत आहे आणि जर n l हे सारखे असेल तर कमी n प्रथम भरले जाते राईट तर चला आपण ते पाहू या म्हणजे याचा अर्थ n 1 l 0 आधी भरले जाईल n 2 l 0 आणि नंतर l 1 भरले जाईल किंवा n 3 माझ्याकडे l 0 भरले जाईल l 1 भरले जाईल आणि आता l 0 चे n बरोबर 4 शी कॉम्पिटिशन आहे कारण दोन्हीसाठी n l 4 असे आहे n 3 l 1 आणि n 4 इथे l बरोबर 0 आहे तथापि आता खालचा भाग प्रथम भरला जाईल तर प्रथम तुम्ही n 3 l 1 भरणार आहात आता n 3 बद्दल काय l 2 n l हे 5 आहे परंतु n 4 l 1 n l पुन्हा 5 आहे राईट तर चला आता आपण पाहू आता आपण प्रथम n 4 l 0 लेवल भरणार आहोत आणि त्यानंतर मी n 3 l 2 लेवल भरणार आहे आणि नंतर n बरोबर आता माझ्याकडे n 5 l 0 n l हे 5 आहे असे देखील आहे परंतु प्रथम मी या सर्व सर्वात लहान n साठी भरणार आहे तर n 4 l 1 आणि नंतर n 5 l 0 हा क्रम आहे ज्यामध्ये मी आपल्याला 2 2 6 2 6 2 इलेक्ट्रॉनची संख्या दाखवील हे l बरोबर 2 आहे तर हे 10 होणार आहे L बरोबर 1 हे पुन्हा 8 होणार आहे L बरोबर 0 पुन्हा 2 होणार आहे चला तर आपण एकूण इलेक्ट्रॉनची संख्या पाहू मला आता हे पुसून टाकू द्या आणि एकूण इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे ते पाहू जर मी फक्त n बरोबर आहे 1 इथपर्यंत भरले आहे l हे 0 बरोबर आहे तर माझ्याकडे 2 4 10 12 18 20 30 38 40 वगैरे असणार आहेत ह्या शेल भरत आहेत आणि हे आहे जिथून पेरोडीसीटी यायला सुरवात होते ह्या शेल भरत आहेत ऑल राईट आणि असेच पुढे तर अशा प्रकारे ऍटोमिक स्ट्रक्चर स्पष्ट केले गेले आता वरील प्रिंसिपल काही वेळा असे देखील लिहिले जाते तुम्ही लेव्हल्स 1 s 2 s 2 p 3 s 3 p 3 d 4 s 4 p 4 d 4 f 5 s 5 p 5 d 5 f आणि अश्याच पुढे लिहीता आणि मग तुम्ही या एरो नुसार त्यांना भरता तर तुम्ही 1s ने सुरू करा नंतर आपण 2 s भरा नंतर तुम्ही 2 p भरा आणि 2 p नंतर तुम्ही 3 s 3 p भरता आणि 3 p नंतर तुम्ही 3 d कडे जाऊ शकत नाही तुम्ही या मार्गाने जाऊ शकत नाही तुम्हाला 4 s कडे जावे लागेल आणि मग तुम्ही 3 d 4 p 5 s आणि असेच पुढे असे जाता तर याला अफबाऊ प्रिंसिपल म्हणून ओळखले जाते पेरियॉडिक टेबले मधील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ऍटॉम्स याचे अनुसरण करतात आणि ह्या अशा प्रकारे लेव्हल्स भरल्या जातात तर याचा शेवट करत असताना आपण या लेक्चर मध्ये काय शिकलो कि ऍटम मधील इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटम च्या किमती l 0 2 आणि असेच पुढे अश्या असू शकतात आणि मग आपण सर्वांनी हे देखील शिकले आहे की स्पिन अँग्युलर मोमेंटम जे 2 आणि 2 आहे आणि बाय द वे स्पिन अँग्युलर मोमेंटम च्या 2 व्हॅल्यूज आहेत ज्यांनी सिल्वर ऍटॉम्स च्या बीम च्या 2 मध्ये स्प्लिट चा आणि स्टर्न गेर्लक एक्सपेरिमेंट चा उदय केला आणि मग आपल्याकडे पाऊली एक्सक्लुजन प्रिंसिपल आहे जे असे सांगते कि कोणत्याही 2 इलेक्ट्रॉन कडे सर्व नंबर्स समान असू शकणार नाही आणि यावर मी हे लेक्चर संपवतो मी तुम्हाला जे आज आपल्याला माहित आहे ते मिसळलेला इतिहासाचा एक भाग दिला आहे या इतिहासावर चर्चा केली जाते कारण आयडिया कशी विकसित होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे आणि या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता की कधीकधी जेव्हा आपण अँग्युलर मोमेंटम चे वर्णन करत असतो तेव्हा आपण असे म्हणत असतो k तेव्हा अचानक आपण प्रायोगिक पुराव्यांसह म्हणतो तेथे k असायला नको आहे पण k वजा 1 असावे राईट मग विशिष्ट गुणधर्मांना स्पष्ट करण्यासाठी स्पिन अँग्युलर मोमेंटम कल्पना देखील आली आणि पेरिओडीसीटी आणि ऍटोमिक शेल स्ट्रक्चर भरणे हे स्पष्ट करण्यासाठी पाऊली एक्सकलूजन प्रिंसिपल ला इंट्रोड्यूस केले गेले या सर्व गोष्टी जतन केल्या पाहिजेत ही प्रायोगिक तथ्ये आहेत जी या तत्त्वांचा वापर करून स्पष्ट केली गेली आहेत जे सांगितले गेले आहेत ते सर्व जतन केले पाहिजे आणि पूर्ण थेअरी पासून आपोआप बाहेर आले पाहिजे जे आपण नंतर असे पाहू कि ते तसेच येते जेव्हा आपण क्वांटम मेकॅनिक्स विकसित करू